ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स या अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे या विशिष्ट लेक्चरमध्ये आपण सेंट्रल डॉग्मा समजून घेणार आहोत आणि त्या बद्दल चर्चा करणार आहोत आणि सेंट्रल डॉग्माला अपवाद काय आहेत ते पाहू तर आपण मागील वर्गात जी चर्चा केली ती म्हणजे DNA हे RNA मध्ये कॉपी केले जाते आणि RNA प्रोटिन्स करण्यासाठी संकेत देते आणि प्रोटिन्स कार्य करते तर आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे ते सार्वत्रिक आहे का तर DNA ते RNA ते प्रोटिन्स सर्वत्र हाच नियम आहे तर ती अशी गोष्ट आहे ज्याच्या बद्दल आपण बघणार आहोत आधुनिक दृष्टिकोन काय आहे सेंट्रल डॉग्माला काही अपवाद आहेत का हा पहिला प्रश्न आहे ज्याकडे आपण लक्ष देणार आहोत आता आपल्याला जे माहित आहे ते म्हणजे DNA ते RNA कॉपी करणे हे युनीडायरेक्शनल नाही हे इतर मार्गाने देखील होऊ शकते उदाहरणार्थ RNA हे DNA मध्ये कॉपी केले जाऊ शकते जे आपण व्हायरस पासून शिकलो तेथे असे व्हायरस आहेत ज्यांना RNA जीनोम मिळाले आहे जे विशिष्ट प्रकारचे प्रोटिन्स वापरते जे त्यांना RNA DNA मध्ये रूपांतरित करण्यास मदत करते आणि काही व्हायरसमध्ये DNA पुन्हा प्रोटीन बनवण्यासाठी RNA मध्ये रूपांतरित होते अशाप्रकारे आपण जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत ते असे आहे की DNA ची RNA मध्ये कॉपी केली जाते असे नेहमीच नाही काही अपवाद आहेत ज्यात RNA DNA मध्ये कॉपी केले जातात हे एक आहे आपल्याकडे इतर काही अपवाद देखील आहेत असे व्हायरस आहेत ज्यांना अजिबात DNA नाही त्यांचा जीनोम स्वतः RNA आहे त्यांच्या जीनोमच्या कॉपी बनवण्यासाठी ते काय करतात जे अर्थातच RNA आहे ते RNA च्या कॉपी बनवतात आणि या RNA ची एकतर कॉपी केली जाते किंवा थेट आपण वापरलेल्या व्हायरसवर अवलंबून प्रोटिन्स तयार करण्यासाठी वापरली जाते म्हणून आपण जे पाहता ते म्हणजे RNA पासून प्रोटिन्सवर माहितीची थेट प्रक्रिया केली जाते त्यांच्याकडे DNA अजिबात नाही इतरही काही अपवाद आहेत उदाहरणार्थ असे काही प्रकार आहेत ज्याला तुम्ही प्रायॉन्स म्हणता ज्यात तुमच्याकडे प्रोटिन्स कॉपी किंवा हे एकसारखे नाही परंतु प्रोटिन्सची कॉपी केली जाणारी कार्ये जी साधारणपणे एकत्रीकरण करतात आणि हे निश्चितपणे ज्ञात आहे मेंदूवर परिणाम करणारा संसर्गजन्य विकार ज्यामुळे न्यूरोडिजनरेशन होऊ शकते परंतु अजूनही एक वाद आहे की त्यांना सजीव म्हणून संबोधले जाऊ शकते का म्हणून आपल्याला माहित नाही की ते खरोखर सेंट्रल डॉग्मामध्ये येते का परंतु जे ज्ञात आहे ते म्हणजे प्रोटिन्स स्वतःच प्रसार करू शकतात इतर प्रोटिन्स बनवण्याच्या एक किंवा दुसर्या मार्गाने त्याच प्रकारे वागू शकतात हे असे काहीतरी आहे जे पूर्वी मानले जात नव्हते तर ही स्वयंप्रसारक प्रजाती आहेत अर्थातच प्रोटिन्स ते जिवंत व्यवस्थेच्या बाहेर राहू शकत नाहीत परंतु तरीही हे स्पष्ट करते की इन्हेरीटन्स चे इतर काही प्रकार आहेत याचा अर्थ एक ते दुसरी माहिती प्रोटिन्सद्वारे देखील जाऊ शकते तर हे स्पष्टपणे अपवाद आहेत ही दुर्मिळ उदाहरणे आहेत तथापि DNA ते RNA ते प्रोटिन्स विषयी आपल्याला जे काही माहिती आहे ते अजूनही बहुसंख्य जिवंत प्रजातींसाठी सत्य आहे म्हणून ते नियमाचे पालन करतात आपण याला नियम म्हणू शकतो परंतु आता आपल्याला जे माहित आहे ते असे आहे की तेथे RNA चे काही गट आहेत जे थेट बायो मॉलिक्युल म्हणून कार्य करतात ज्यात त्यांना बायोमोलिक्यूल म्हणून कार्य करण्याची माहिती प्रोटिन्सद्वारे नाही तर थेट RNA म्हणून आहे आणि हे आता सेल्युलर फिजियोलॉजी मधील प्रमुख घटक म्हणून उदयास येत आहे आणि अशा RNA ला नॉन कोडिंग RNA म्हणतात आणि ते वेगवेगळ्या आकाराचे असतात काहींना मायक्रो RNA असे म्हटले जाते जे अगदी लहान ते खूप लांब असतात नॉन कोडिंग RNA ला विविध कार्ये आहेत त्यापैकी काही उदाहरणार्थ क्रोमॅटिन मोड्युलेट करणे क्रोमोझोम्स ट्रान्सक्रिप्शनसाठी तयार आहे का ट्रान्सक्रिप्ट बनवत आहे कि नाही किंवा अगदी विशिष्ट जीनचे स्लायसिंग करणे आणि इतर अनेक कार्ये करणे उदाहरणार्थ ह्यूमन फिमेल मध्ये उपस्थित असलेल्या दोन X क्रोमोझोम्स पैकी एक निष्क्रिय आहे आणि त्या विशिष्ट क्रोमोझोम्सची ही निष्क्रियता एका लांब नॉन कोडिंग RNA द्वारे आणली जाते ज्यामुळे क्रोमोझोम्सच्या वागण्याची पद्धत बदलते आणि ते ट्रान्सक्रिप्शनल प्रक्रियेसाठी उपलब्ध होते म्हणूनच आता आपल्याला माहित आहे की अशा प्रकारच्या RNA मोठ्या पॉप्युलेशन ने आपल्या सेलमध्ये अस्तित्वात असते जे अनेक शारीरिक प्रक्रियेचे नियमन करतात हे स्पष्टपणे सेंट्रल डॉग्माच्या मूळ संकल्पनेच्या अपवादांपैकी एक आहे की ही सर्व माहिती DNA RNA आणि नंतर प्रोटिन्स कडे जाते तर आता तुम्हाला माहित आहे की आपण बोलतो त्या जवळ जवळ प्रत्येक सेलमध्ये RNA आहेत जे RNA म्हणून प्रक्रिया किंवा कॉपी न करता थेट कार्य करतात आणि ही दुर्मिळ घटना नाही आता सेंट्रल डॉग्माच्या या संक्षेपाने आपण एका नवीन संकल्पनेकडे जात आहोत जे म्युटेशन्स आहे तर म्युटेशन्स म्हणजे काय ते चांगले वाईट कुरुप आहेत ते तुम्हाला मदत करत नाहीत तर या विशिष्ट लेक्चरमध्ये आपण आज या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत तर म्हणजे म्युटेशन्स DNA च्या बेसमध्ये कायमस्वरूपी बदल होणे जेव्हा मी कायम म्हणतो की प्रत्येक कॉपी प्रत्येक डॉटर सेल जे तयार केले जात आहे त्यात DNA मध्ये समान प्रतीचे बदल होईल म्हणून ते कायमस्वरूपी आहे आणि ते प्रत्येक कुटुंबांमध्ये पुढे जातील म्हणून हे कायमस्वरूपी बदल आहेत म्युटेशन्स कसे येतात बर्याचदा ते कॉपी करताना त्रुटी सारखे काहीतरी म्हणून उद्भवतात जेव्हा आपण संगणक किंवा आपला सेल फोन मध्ये टाइप करता तेव्हा आपण एखाद्या विशिष्ट शब्दाचे शब्दलेखन योग्यरित्या करू शकत नाही हे घडते कारण ती एक त्रुटी आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या सेलमध्ये DNA ची कॉपी केली जात आहे कधीकधी ती कॉपी केली जात असताना एक त्रुटी येते आणि ही खूप सामान्य आहे आणि अशा त्रुटी सामान्यतः आपल्या प्रणालीद्वारे निश्चित केल्या जातात उदाहरणार्थ तुमच्याकडे MS Word आहे तुमच्याकडे स्पेल चेक आहे जे योग्य शब्दलेखनसाठी असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पेशींची प्रक्रिया असते जी ती योग्य प्रकारे कॉपी केली आहे की नाही हे पाहते आणि म्हणूनच आपल्या DNA मध्ये सुदैवाने बहुतेक त्रुटी दूर केल्या जातात त्रुटी असण्याव्यतिरिक्त बरेच एजंट आहेत जे किंवा केमिकल फिज़िकल आयोनायझिंग रेडिएशन्स असू शकतात जे आपल्या DNA मध्ये बदल घडवून आणू शकतात तेच येथे दाखवले आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे केमिकल आणि रेडिएशन्स असू शकतात जी तुमच्या शरीरात येऊ शकतात पेशीमध्ये प्रवेश करू शकतात आणि बदल करू शकतात आणि बदल पेशीच्या तसेच सजीवांच्या अस्तित्वासाठी अत्यंत हानिकारक असू शकतात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या सेलमध्ये यंत्रणा आहेत जे पुरावे वाचते कॉपी करण्याची प्रक्रिया अचूक आहे की नाही हे पाहते आणि म्युटेशन्स दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते म्हणून आपण म्युटेशन्स निराकरण करण्यास बदल काढण्यास सक्षम आहात म्हणून आपली डॉटर सेल ही मदर सेल सारखीच आहे त्यामुळे फार क्वचितच त्रुटी निश्चित केल्या जात नाहीत आणि जर ते घडले तर त्रुटी पॉप्युलेशनमध्ये येते उदाहरणार्थ जंतू पेशी ज्यामध्ये शुक्राणू किंवा अंडी तयार होतात जर त्यांच्यामध्ये म्युटेशन्स झाले आणि असे घडले की जर या जंतू पेशींना सुपिकता आणि गर्भाची निर्मिती करण्याची संधी असेल तर मग आपण त्या विशिष्ट व्यक्तीच्या DNA मध्ये बदल पाहू शकतो आणि हे बदल कोठे झाले यावर व्यक्ती सामान्य किंवा असामान्य असेल की नाही हे अवलंबून आहे हा बदल कोणत्याही प्रकारे कोणत्याही जीनच्या कार्याशी जोडलेला नसू शकतो नंतर बदल व्यक्तीवर परिणाम करत नाही परंतु जर जीनमध्ये बदल झाला असेल उदाहरणार्थ जे तुम्हाला एक विशिष्ट वर्ण देते तर तुम्हाला एखादा विशिष्ट रोग होऊ शकतो किंवा उदाहरणार्थ तुमच्याकडे सहावा अंक असू शकतो जसे की आपण बोललो होतो म्हणजे अशा प्रकारे त्रुटी जाणून घ्या जे पुरावा वाचन प्रक्रिये पासून सुटका करतात आणि पॉप्युलेशनमध्ये येतात आपण DNA मध्ये जे बदल पाहतो ते नेहमीच वाईट असतात असे नाही खरं तर तुम्हाला दिसणारे बदल उत्क्रांतीसाठी कच्चा माल आहेत आपण सगळे वेगळे दिसतो आपण वेगळ्या पद्धतीने वागतो आपल्या जीनोममध्ये होत असलेल्या बदलांमुळे आपण विकसित होतो तर हा कच्चा माल आहे आणि बर्याचदा जीनोममध्ये आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये आणि पॉप्युलेशनमध्ये होणारे बदल तुम्हाला दिसतात म्हणजे ते एकमेकांपेक्षा वेगळे आहेत कारण तुमच्या DNA मध्ये फरक आहे आणि हे फरक नवीन कॅरेक्टर्स देऊ शकतात तुम्ही राहता त्या परिस्थितीनुसार कॅरेक्टर्स फायदेशीर असू किंवा नसू शकतात उदाहरणार्थ DNA मध्ये म्युटेशन्स किंवा बदल होतो ज्यामुळे मला चांगली दृष्टी मिळते नंतर जेथे पुरेसा प्रकाश नसतो अशा परिस्थितीत हे माझ्यासाठी फायदेशीर ठरू शकते तथापि एखाद्या ठिकाणी ते चांगले प्रज्वलित आहे की नाही तो फार मोठा फरक करणार नाही तर दिलेला बदल मला फेनोटाइप देतो की नाही हे निवडले जाते किंवा निवडले जात नाही फायदेशीर आहे की फायदेशीर नाही हे तुम्ही ज्या स्थितीकडे पहात आहात त्यावर देखील अवलंबून आहे चला विविध म्युटेशन्स बद्दल चर्चा करूयात जे कधी ते फायदेशीर ठरतात कधी ते फायदेशीर नसतील तर म्युटेशन्स म्हणजे काय ते पाहुयात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे तुमच्या DNA मध्ये झालेले बदल आहेत तर आपण चर्चा केल्याप्रमाणे आपण येथे जे पाहत आहोत त्याच बेसवर आपला DNA बनलेला आहे आपण क्रोमोझोम्सच्या एका विशिष्ट भागाकडे पहात आहोत जिथे आपल्याला A आणि T दरम्यान कॉम्प्लिमेंटरीटी दिसत आहे म्हणून आपण सामान्यतः जे पाहतो ते जर एखाद्या जीनचा भाग असेल तर आपण कोडिंग स्ट्रँड घ्याल आणि आपण त्याला हा भाग म्हणता त्याला एलील 'A मिळाले आहे कारण ते या विशिष्ट बेसला रिप्रेझेन्ट करते तर तिथे एक बदल होऊ शकतो उदाहरणार्थ तुमच्याकडे काही एजंट आहेत हे काही केमिकल किंवा फिज़िकल एजंटमुळे घडणाऱ्या म्युटेशनची घटना असू शकते किंवा ती एक त्रुटी असेल जेव्हा ती कॉपी केली जात होती तेव्हा कॉपी करताना त्रुटी आली परिणामी A ऐवजी तुमच्याकडे त्या ठिकाणी G आहे आणि म्हणून कोडिंग भागात तुमच्याकडे A ऐवजी G असेल म्हणून हे G एलील तुम्ही त्याला नवीन एलील म्हणता कारण ते मूळ पॅरेंटल एलील मध्ये नाही बरोबर तर आता A पासून G पर्यंत तुमच्याकडे एक नवीन एलील आहे जे पॉप्युलेशनमध्ये येते आता हे तुम्हाला एक नवीन फेनोटाइप नवीन कॅरेक्टर देईल का हे जीनच्या कार्यपद्धतीवर अवलंबून आहे येथे दाखवलेल्या क्लासिक उदाहरणांपैकी एक म्हणजे एक प्रकारचा कीटक आहे ज्याच्या पंखांचा रंग काही विशिष्ट जीनद्वारे ठरवला जातो तर ही पिगमेंट्स आहेत जी जमा केली जातात परिणामी तो कीटक किती अधिक गडद किंवा फिकट दिसू शकतो हे त्याच्या पंखांमध्ये किती पिगमेंट्स जमा होते यावर अवलंबून असते उदाहरणार्थ आपल्याकडे अशा इमारती आहेत ज्याभोवती गडद रंग आहे नंतर हा कीटक ज्याला उदाहरणार्थ गडद पंखांचा रंग मिळाला आहे तो त्याच्या शिकारीपासून सुटू शकतो तर हे एक फायदा देते परंतु जर हे कीटक राहत असलेल्या इमारती किंवा परिसरात अधिक पांढरा रंग किंवा फिकट रंगाची पार्श्वभूमी असेल तर या कीटकांना शिकारी पकडतील म्हणून जीन्स मधील या बदलांमुळे वातावरणात बदल न झाल्यास कीटक किंवा प्राणी किंवा मानवांच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकत नाही तर हे बदलावर अवलंबून आहे कि ते तुम्हाला नवीन प्रॉपर्टी देते की नाही तर असे नाही की नेहमी दिलेला बदल तुम्हाला अयोग्य बनवेल तर हा एक पैलू आहे आपण त्याचप्रमाणे इतर उदाहरणात पाहू शकता जसे कि पक्ष्यांमध्ये पंखांचा रंग हे पिगमेंट्स आहेत जे आपण पाहता जे पिगमेंट्स प्रक्रिया नियंत्रित करणाऱ्या जीनमधील आपल्या भिन्नतेवर अधिक किंवा कमी अवलंबून असते पण ही उदाहरणे आहेत आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे इतर उदाहरणे असू शकतात तर आपण त्या दोन टर्म्स बद्दल बोलत आहोत एकाला म्युटेशन्स असे म्हणतात दुसरे शब्द ज्याला तुम्ही व्हेरिएशन्स म्हणतो या दोघांमध्ये काय फरक आहे उदाहरणार्थ येथे जे दिले आहे ते त्वचेच्या रंगात फरक आहे तर आपल्याकडे अशी व्यक्ती आहे ज्याची त्वचा खूप गोरी पासून ते खूप काळी पर्यन्त आहे तर एक ग्रेडियंट आहे जो आपण पाहू शकतो हे पुन्हा त्वचेच्या रंगात जो बदल आहे तो पिग्मेंटेशन प्रक्रियेत बदल करून आणला जातो जे अनेक एंजाइम आणि प्रोटिन्सद्वारे नियंत्रित एक शारीरिक प्रक्रिया आहे तुमच्या जीनोटाइपवर अवलंबून तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारची व्हेरिएशन आहे यावर अवलंबून पिग्मेंटेशनचे प्रमाण बदलते पण ते सर्व नॉर्मल आहे माझी गोरी त्वचा किंवा गडद रंगाची त्वचा असू शकते परंतु मी पूर्णपणे नॉर्मल आहे ठीक आहे तर हे जीनमधील भिन्नतेमुळे आणले गेले आहेत परंतु माझ्या जगण्यावर परिणाम करत नाहीत मी इतर कोणत्याही व्यक्तीसारखाच चांगला आहे पण नेहमीच असे नसते उदाहरणार्थ येथे आपल्याकडे एक व्यक्ती आहे जो अल्बिनिझम नावाच्या स्थितीमुळे प्रभावित आहे ज्यामध्ये पिग्मेंटेशनची पूर्ण कमतरता आहे कारण आपण येथे पाहू शकता की हे न्यू गिनी बेटांमधून आहेत आणि आपण पॉप्युलेशन आई आणि इतरांना पाहू शकता त्यांच्या त्वचेचा रंग गडद आहे परंतु ही व्यक्ती पूर्णपणे पांढरी आहे कारण तेथे पिग्मेंटेशन नाहीये आणि यामुळे व्यक्तीच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो येथे दृष्टी प्रभावित होते या बदलांमुळे इतर अनेक जन्मजात समस्या आहेत पुन्हा DNA मध्ये झालेल्या बदलामुळे हे घडते तुम्हाला दिसणारे व्हेरिएशन्स जे त्वचेला वेगळा रंग देते ज्याला आपण सामान्य म्हणतो कारण ते त्यांच्या जगण्यावर परिणाम करत नाही DNA मध्येही अशाच प्रकारच्या व्हेरिएशन्स आहेत ज्यामुळे या स्थितीला अल्बिनिझम म्हणतात परंतु ही व्यक्ती एबनॉर्मल आहे कारण त्याचा त्यांच्या जगण्यावर परिणाम होतो म्हणून जर एखाद्या व्हेरिएशन्समुळे त्या व्यक्तीच्या अस्तित्वावर किंवा फिटनेसवर परिणाम झाला तर तुम्ही त्या व्हेरिएशनला म्युटेशन्स म्हणता जर सामान्य व्यक्तीमध्ये व्हेरिएशन्स आढळले आणि त्याचा त्या व्यक्तीच्या फिटनेसवर परिणाम होत नाही तर तुम्ही त्याला सामान्यतः व्हेरिएशन्स म्हणता ही व्हेरिएशन वि म्यूटेशनची व्याख्या आहे तर आपण आणखी काही उदाहरणे पाहू उदाहरणार्थ आपल्याकडे उंची अशी एक अट आहे जर तुम्ही तुमच्या वर्गाचा आकार किंवा त्याच वयोगटातील तुमच्या सहकाऱ्यांकडे लक्ष दिले तर ते सर्व समान उंचीचे नाहीत हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे जर तुम्ही खूप उंच विरूद्ध खूप लहान आणि या श्रेणी दरम्यान व्यक्तींची संख्या घेतली तर तुम्हाला एक घंटा आकाराचा कर्व मिळेल ज्याला नॉर्मल डिस्ट्रिब्युशन असे म्हणतात आणि हे पुन्हा जसे की अनेक परिस्थितींप्रमाणे तुमच्या जीनद्वारे नियंत्रित केले जाते किती उंच वगैरे तर हे तुमच्या जीन्समधील व्हेरिएशन्समुळे घडले आहे जे तुम्हाला वेगळी उंची देतात आणि हे सामान्य आहे कारण असे नाही की जो माणूस उंच आहे तो एबनॉर्मल आहे किंवा जो माणूस उंच नाही तो एबनॉर्मल आहे आपण सर्व नॉर्मल आहोत परंतु अशा काही अटी आहेत ज्यामध्ये म्युटेशन्स आपल्या वाढीवर परिणाम करतात आणि व्यक्ती स्तब्ध होतात जसे की आपण या छायाचित्रात येथे पाहता त्या व्यक्तीची उंची 3 फूट असू शकते ज्याला तुम्ही बौने म्हणून संबोधता कारण तो एबनॉर्मल आहे म्हणजे सामान्य पॉप्युलेशनमध्ये आपल्याला इतके लहान व्यक्ती दिसत नाहीत तर ते इतर काही अटींशी संबंधित आहेत आणि म्हणून हे एबनॉर्मल आहे आणि तुम्हाला सामान्य पॉप्युलेशनमध्ये सापडत नाही म्हणून आपल्याला निश्चितपणे माहित आहे आणि अशी परिस्थिती कधीकधी म्युटेशन्समुळे उद्भवते ज्यामुळे काही वेळा व्यक्तीच्या फिटनेसवरही परिणाम होतो तर प्रश्न असा आहे की जसे आपण चर्चा केली तेथे आपली फिटनेस कमी करणारे म्युटेशन्स आहेत परंतु अशा बदलामुळे तुमचा फिटनेस वाढू शकतो का खरं तर उत्क्रांती नेहमीच असे बदल घडवते आणि हे निवडले जातात आणि कालांतराने आपण त्यास नॉर्मल असे म्हणतो दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर व्हेरिएशन्स आपल्याला अधिक चांगले बनवू शकते मला काही फायदा देऊ शकते का उत्तर आहे होय एक उदाहरण म्हणजे लॅक्टोज इंटॉलरन्स तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी याला फायदा का म्हणत आहे मी समजावून सांगतो लॅक्टोज इंटॉलरन्स ही अशी स्थिती आहे ज्यात जेव्हा तुम्ही दूध पिता तेव्हा तुम्ही दूध पचवू शकत नाही तर तुम्हाला समस्या आहे आणि हे DNA मध्ये बदल झाल्यामुळे घडते जीनमध्ये एंजाइमसाठी कोड होतो जे लॅक्टोज पचवण्यास मदत करते या एंजाइमला लॅक्टोज म्हणतात असे एंजाइम जे दूध पचवण्यास मदत करते आता प्रमोटरमध्ये व्हेरिएशन्स आहे असे तुम्ही का म्हणता प्रमोटर जर तुम्हाला आठवत असेल तर हा एक भाग आहे ज्यावर ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर येतो आणि बांधल्या जातो RNA बनवतो आणि RNA चे प्रोटिन्समध्ये रूपांतर केले जाते आता जर तुम्ही प्रमोटरमध्ये बदल असेल तर काय होईल आता बदल असा आहे की आपण प्रौढ असतानाही जीन व्यक्त केले जाते सुरुवातीला ते व्यक्त केले गेले नाही कारण तुम्ही तरुण असताना दुधावर अवलंबून आहात जेव्हा तुम्ही प्रौढ होतात तेव्हा तुम्ही इतर प्रकारचे अन्न घेण्यास पचवण्यास आणि जगण्यास सक्षम असाल म्हणून दूध हे तुमचे प्राथमिक अन्न नाही पण लहान मुलांसाठी तसे नाही म्हणून तुम्ही तरुण असताना दूध पचवण्यासाठी तुम्हाला एंजाइमची गरज असते पण कालांतराने तुम्हाला दुधावर अवलंबून राहण्याची गरज नसते म्हणून दुधाच्या प्रोटिन्सच्या पचनास मदत करणारा आपला जीन आता आवश्यक नाही तर जे घडले ते काही बदल होते ज्याला तुम्ही म्युटेशन्स म्हणता ते येथे दर्शविले जाते जे विशिष्ट नवीन एलील तयार करते ज्यामुळे या विशिष्ट जीनची निर्मिती होते जे लॅक्टोजला प्रौढांमध्ये देखील व्यक्त करण्यासाठी कोड करते आता बदलामुळे तुम्ही दूध पिऊ शकता आणि पचवू शकता म्हणजे ते फायदेशीर आहे त्याने तुम्हाला सुरुवात करण्याच्या प्रमाणे ती सामान्य फेनोटाइप नाहीये परंतु एक फिनोटाइप आहे ज्यात तुम्ही अन्नाचा प्राथमिक स्त्रोत म्हणून दुधावर अवलंबून नसतानाही दूध पचवू शकता ते काहीतरी चांगले आहे आपण दूध पिऊ शकतो पचवू शकतो आणि आनंदी राहू शकतो तेच इथे लिहिले आहे प्रौढ व्यक्तीला दुधाची गरज नव्हती जर आपण नैसर्गिक पद्धतीने जगलो तर कदाचित आपण दुधावर पोसणार नाही म्हणून जरी जीन व्यक्त केले नाही तरी काही फरक पडत नाही परंतु या प्रकारच्या म्युटेशन्सनी आपल्याला मदत केली आपण आता दूध पचवू शकतो तर हे एक उदाहरण आहे की व्हेरिएटन्स आपल्याला कसे बनवू शकतात किंवा काही फिनोटाइप देऊ शकतात जे आपल्याला चांगले बनवते आपण जेनेटिक कोड कडे परत जाऊ या तर आपण ज्याची चर्चा केली ते म्युटेशन्स आहेत DNA आणि DNA मध्ये बदल होत असताना आपण ज्या म्युटेशनबद्दल बोललो नवीन रूपे जे आले ते एलील म्हणतात तर नवीन एलील साधारणपणे पॉप्युलेशनमध्ये अत्यंत दुर्मिळ आहे परंतु जर एलीलला त्या विशिष्ट प्रजातींना ऑफर करण्यासाठी काही फायदा मिळाला असेल तर ते जास्त पॉप्यूलेट करेल कारण ते अधिक यशस्वी आहेत आपणास माहित आहे की इतरांपेक्षा ती एलील असलेली व्यक्ती अधिक यशस्वी आहे आणि म्हणूनच एलील पॉप्युलेशनमध्ये पसरते ते यशस्वी आहेत ते एकत्र येतात आणि त्यांचे वंशज ते एलील घेऊन जातील म्हणून ते अधिक यशस्वी आहेत आणि पुढे मग ते सामान्य किंवा तथाकथित वन्य प्रकार बनते उदाहरणार्थ आपण आता ज्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणता ते अल्पसंख्यांक बनले आहे आणि खरं तर ते जंगली प्रकार होते तर म्युटेशन्स खरोखर जीनच्या कार्यावर कसा परिणाम करते बहुसंख्य म्युटेशन्स किंवा उत्परिवर्तनीय घटना रँडम असतात म्हणजे जेव्हा बदल घडतात तेव्हा बदल रँडम असतात हे कुठेही घडते हे जसे तुम्ही आंधळे आहात मला बंदूक देण्यात आली आहे मी फक्त शूट करतो मी कोणालाही बघत नाही मी शूट करतो पण ही खोली लोकांनी भरलेली आहे मग बहुतेकदा मी एक किंवा दुसर्याला मारणार आहे परंतु जर या खोलीत फक्त एकच व्यक्ती असेल जर मी तीन वेगवेगळ्या गोळ्यांचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीला मारू शकेन की नाही याची शक्यता कमी होईल असे काहीतरी तर आपल्या DNA ला बेसेस मिळाळे आहे आणि जीन्स DNA च्या प्रत्येक विभागात पसरलेले किंवा उपस्थित नाहीत ते संपूर्ण क्रोमोझोम्समध्ये पसरलेले असतात म्हणून जर म्युटेशन्स प्रक्रिया रँडम असेल तर सामान्यत जीनवर परिणाम करणाऱ्या DNA मध्ये बदल होण्याची शक्यता कमी होऊन जाते तर अधिक वेळा जेव्हा तथाकथित कोडिंग भागात बदल होतो DNA चा भाग जो आपल्याला कोड देतो तेव्हा त्या विशिष्ट बदलाची प्रोटिन्सचे कार्य प्रभावित होण्याची शक्यता वाढते तर तेच आपण चर्चा करणार आहोत आपण कोडिंग क्षेत्रातील म्युटेशन्स कसे प्रभावित करतात किंवा कोडिंग क्षेत्रावर परिणाम करणारे विविध प्रकारचे म्युटेशन्स काय आहेत यावर चर्चा करणार आहोत चला परत येऊया आणि म्यूटेशन कोडिंग क्षेत्रावर कसा परिणाम करू शकतो ते पाहू तर ही अशी एक गोष्ट आहे ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे ते म्हणजे तुमच्या DNA मध्ये एक जेनेटिक कोड दिला आहे जो RNA द्वारे कॉपी केला जात आहे आणि आपण सांगितले की जेनेटिक कोड हा ट्रीपलेट आहे जसे आपण त्यावर चर्चा केली उदाहरणार्थ प्रत्येकाने येथे दर्शविल्याप्रमाणे विशिष्ट एमिनो ऍसिडसाठी विशिष्ट सिग्नल देणे तर जेव्हा हे असे गटबद्ध केले जाते तेव्हा मी ते वाचण्यास सक्षम आहे द कॅट इट द रॅट म्हणून तर म्युटेशनल प्रक्रियेत काय होते म्युटेशन्सचे विविध मार्ग आहेत उदाहरणार्थ आपण फक्त या भागावर चर्चा करणार आहोत जे तीन अक्षरे वर्णमाला वाक्य वापरून एक उदाहरण आहे जे आपण इंग्रजीमध्ये वाचू शकतो तर आपण असे म्हणूया की C हा विशिष्ट बेस त्याला बेस म्हणूया आता त्याची जागा वेगळ्या बेसने घेतली ज्याला आपण O म्हणूया तर मग हा बदल वाक्याच्या अर्थावर परिणाम करतो आपण जे सांगितले ते म्हणजे शिकारी मांजर आपली शिकार खाण्यास सक्षम आहे जे उंदीर आहे आता एक बेस बदलामुळे अर्थ प्रभावित होतो परिणामी तुमच्याकडे जे आहे ते म्हणजे उंदराचा शिकारी कट असू शकतो जेवण जे उंदीर खात आहे जे निरर्थक आहे ते होऊ शकत नाही म्हणून आपल्याकडे असे बदल आहेत जे अर्थ बदलू शकतात आपल्याकडे आणखी एक उदाहरण आहे ज्यात एक बेस काढला आहे परिणामी ट्रीपलेट आता पुन्हा सुरू होते ज्याचे नुकसान म्हणजे आता आपण ते वाचू शकत नाही C निघून गेले आहे आता मी पुन्हा एकदा तीन अक्षरांचे वाक्य तयार करू शकत नाही किंवा मी येथे एक नवीन बेस जोडतो जो खूप बदलतो म्हणून पुन्हा मी वाचू शकत नाही तर हे विविध प्रकारचे म्युटेशन्स आहेत तर आपण चर्चा केली आहे की तुमच्या DNA मधील बदल एकतर म्युटेशन्स म्हणून किंवा बदल म्हणून कसे गटबद्ध केले जाऊ शकतात जेव्हा बदल प्रोटिन्सच्या कार्यवर किंवा जीन्सच्या कार्यपद्धतीवर परिणाम करते आणि म्हणून सेल्युलर प्रक्रियेमध्ये तडजोड केली जाते तेव्हा तुम्ही त्याला म्युटेशन्स म्हणता परंतु जर बदल खरोखरच सेलच्या अस्तित्वावर आणि व्यक्तीच्या अस्तित्वावर परिणाम करत नसेल तर तुम्ही त्याला व्हेरिएशन म्हणता DNA मध्ये बदल एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम करू शकतो किंवा एखाद्या नवीन आव्हानाला सामोरे जाण्याची एखाद्या व्यक्तीची क्षमता कशी बदलू शकतो हे सारांशित करते तर त्यासह आपण हे विशिष्ट लेक्चर संपवतो आणि पुढील लेक्चरमध्ये प्रोटिन्सच्या कार्यावर व्हेरिएशन्सचा कसा परिणाम होतो ते पाहू